नमस्कार आपल्या मागील एलईडीमध्ये आपण तंत्रज्ञानाच्या साधनाची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि त्यांचा उपयोग यांची माहिती इन्सट्रक्शनल डिझाईनर्सना कशी समजली पाहिजे आणि हि तंत्रज्ञानाची साधने विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट कंटेंट डोमेनमधील शिक्षण वर्धित करण्यासाठी कशी वापरली जाऊ शकतात यावर चर्चा केली या एलईडीमध्ये आपण प्रभावीपणे ई सामग्रीमध्ये तंत्रज्ञानाच्या इंटिग्रेशनवर पुढे बोलू त्याबद्दल अधिक शिकण्यापूर्वी आपण प्रतिबिंबीत स्थान घेऊ समजा एका सूचनात्मक डिझाइनरने जवळजवळ 45 मिनिटांच्या 5 संकल्पना व्हिडिओसह एक उत्कृष्ट ई शिक्षण सामग्री तयार केली ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वाचन सामग्री असिमलेशन आणि एक क्विझ प्रदान केली ही सामग्री तयार करण्यासाठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना वापरता येईल अशी अत्यंत अत्याधुनिक आणि योग्य तंत्रज्ञानाची साधने वापरली आता याला तंत्रज्ञानाचे प्रभावी इंटिग्रेशन म्हणणे पुरेसे आहे का आता तुमच्यातील काहींनी हो म्हटलं असेल कारण इन्सट्रक्शनल डिझाइनरने तंत्रज्ञानाच्या साधनांच्या उपयोगाचे विश्लेषण केले आहे असे दिसते कारण त्यांनी योग्य तंत्रज्ञानाची साधने वापरली आहेत इन्सट्रक्शनल डिझाइनरने तंत्रज्ञानाचा वापर व्हिडिओ वाचन साहित्य सिम्युलेशन एक क्विझ अश्या प्रकारे केला आहे शिवाय ही सामग्री सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे तथापि आपण जर नाही असे म्हटले असेल तर मी त्यास अधिक मान्यता देईन कारण व्हिडिओ खूप मोठा असल्याने विद्यार्थ्यांची एंगेजमेंट कमी होऊ शकते तसेच व्हिडिओमध्ये असणाऱ्या उपक्रमांबद्दल काहीच उल्लेख नाही ज्यामध्ये अॅक्टिव लर्निंग समाविष्ट असलेल्या इतर अॅक्टिव्हिटींचा काहीच उल्लेख नाही अॅक्टिव लर्निंग आधारित ऑनलाईन किंवा ब्लेडेड शिक्षणामध्ये बर्याचदा व्हिडिओ वापरणे वाचन सामग्रीचा समावेश असतो जिथे विद्यार्थ्यांनी फक्त व्हिडिओ पाहण्याऐवजी किंवा सामग्री वाचण्याऐवजी आणखी काहीतरी करायला हवे यापैकी बर्याचशा शैक्षणिक नीतींबद्दल चर्चा आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्याच्या सामग्रीमध्ये केली गेली आहे तथापि आपण येथे प्रभावीपणे तंत्रज्ञानाच्या अध्यापनशास्त्राच्या इंटिग्रेशनची थोडक्यात माहिती पुन्हा बघणार आहोत तंत्रज्ञान अॅक्टिव लर्निंगला समर्थन देऊ शकते जिथे विद्यार्थी सक्रियपणे सहभाग घेतो आणि कंटेंटसह संवाद साधतो व्हिडिओ समाविष्ट असलेल्या ई सामग्रीमध्ये मोठे विडियो समाविष्ट नसावेत परंतु लॉजिकल ब्रेकपॉइंट्स ओळखून तयार केलेले लहान व्हिडिओस असावेत व्हिडिओंना मुख्य मुद्द्यांनुसार भाष्य केले जाऊ शकते जेणेकरून विद्यार्थ्यांना व्हिडिओंच्या एक विभागांमधून दुसऱ्या विभागात जाणे शक्य होईल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिडिओंच्या मध्ये आणि दरम्यान रचनात्मक अभिप्राय असलेल्या अॅक्टिव्हिटीस एकमेकांना जोडल्या जाव्यात डिझाइनर्सनी भिन्न व्हिडिओ आणि अॅक्टिव्हिटीस दरम्यान रचनात्मक अभिप्रायांसह पुन्हा फॉर्मटीईव्ह आणि समेटिव्ह प्रश्नांचा समावेश केला पाहिजे या छोट्या घटकांच्या शिवाय हे सुनिश्चित करा की तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहणे किंवा सामग्री वाचणे यांच्या पलीकडे जाऊन त्यांना कंटेंट सोबत सक्रियपणे संवाद साधण्याची परवानगी देतो आहे यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे हे परस्परसंवादी व्हिडिओ ज्यामध्ये प्रतिबिंबीत स्थान किंवा चित्रावर भाष्य असलेली एलईडी ड्रॅग आणि ड्रॉप बहुपर्यायी प्रश्न किंवा रिक्त जागा भरणे यासारखे प्रशिक्षक संचालित असू शकतात एच5पी सारख्या भिन्न तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून प्रतिबिंबीत स्थान टाकता येऊ शकतो जसे की आपण आपल्या कोर्ससाठी केला आहे ज्यात आपण व्हिडिओ थांबवतो नंतर विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते आणि त्यांनी उत्तर दिल्यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू होतो तथापि आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रतिबिंबीत स्थाना नंतरच्या व्हिडिओंमध्ये योग्य अभिप्राय दिला गेला आहे जो प्रतिबिंबीत स्थानांमधील प्रश्नांची सामान्य अपेक्षित उत्तरे देतो हे परस्परसंवादी व्हिडिओ शिकणारे संचलित देखील असू शकतात जसे सक्रिय व्हिडिओ पाहणे ज्याबद्दल आपण गेल्या आठवड्यात चर्चा केली ज्यात विद्यार्थी टिप्पणी करतात त्यांचे शिकण्याचे अनुभव टिप्पणीसह शेअर करतात यामुळे कंटेंटसह वाढलेली आकलनीय प्रतिबद्धता देखील सिद्ध होते आपण ई शिक्षण मधील शैक्षणिक रणनीती म्हणून प्रतिबिंबीत आणि संभाषणातील स्पष्टता याबद्दल चर्चा केली आहे ई सामग्री मध्ये प्रतिबिंबीत हे ओपन एंडेड अॅक्टिव्हिटीस म्हणून देखील अंतर्भूत करून लक्ष्य केले जाऊ शकते विद्यार्थ्यांना तोंडी सादरीकरण कौशल्य सुधारण्यासाठी डिझाइन केलेले व्हर्च्युअल रिअलिटीवर आधारित अॅप्लिकेशन दिले जाते हे एक ई सामग्रीमधील विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या प्रतिबिंबीत अॅक्टिव्हिटीचे उदाहरण आहे ही प्रतिबिंबीत अॅक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणाच्या वेळी राबवलेल्या काही धोरणांची यादी करण्यास सांगते अशा अॅक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतच्या ज्ञान रचनेवर आणि ते जे समजतात त्यानुसार ते कसे बनवतात यावर रिफ्लेक्ट करण्यास प्रोत्साहित करतात व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून जटिल वातावरणाविषयी समृद्ध माहिती वास्तविक जगाच्या अनुभवासाठी प्रदान करणे हा रचनावादी दृष्टिकोनातील तांत्रिक परिणामांपैकी एक आहे सिम्युलेशनचा समावेश हे लक्ष्य साध्य करण्याच्या उदाहरणापैकी एक आहे तथापि तंत्रज्ञानाच्या प्रभावी इंटिग्रेशनसाठी एक गोष्ट निश्चित करणे आवश्यक आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा आधार विद्यार्थ्यांना व्हेरिएबल्स कुशलतेने हाताळण्यामध्ये सक्षम करण्याच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे आणि सिम्युलेशनच्या वापरामुळे संकल्पना प्रभावीपणे समजण्यास मदत झाली पाहिजे येथे दर्शविलेल्या उदाहरणात विद्यार्थी व्हेरिएबल्सना वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतात जसे ते दोन चेंडू फिरवू शकतात आणि दोन्ही चेंडूभोवती भिंत ठेवू शकतात किंवा ते भिंत काढू शकतात तथापि स्थिर विजेची मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना केवळ त्यावेळेस स्पष्ट होते जेव्हा चार्ज हा खाली असलेल्या प्रतिमेमध्ये दर्शविलेला आहे त्याप्रमाणे दिसतो हे एक उदाहरण आहे जे तंत्रज्ञानाचे प्रभावी डिझाइन आणि समाकलन किती आवश्यक आहे हे दर्शविते आपण दृश्यात्मक प्रतिनिधित्व साधन जसे की कन्सेप्ट मॅपसचा वापर केल्यास हे साधन विद्यार्थ्यांना आधीपासून माहीत असलेल्या संकल्पनाशी याचा संबंध जोडण्यास मदत करेल नवीन कल्पना ज्ञानाशी जोडणे कल्पना लॉजिकल स्ट्रक्चरमध्ये आयोजित करणे या सर्वांची अर्थपूर्ण शिक्षण घेण्यास मदत होईल येथे एक कन्सेप्ट मॅपसचे उदाहरण आहे जे विद्यार्थ्यांचे सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पैलूंवर लक्ष केंद्रित करते हे सार्वजनिक बोलण्याशी संबंधित सामग्री पद्धती अनुक्रम समाजशास्त्र यासारख्या प्रत्येक बाबींचे तपशीलवार वर्णन करते आता असा कन्सेप्ट मॅप भिन्न शिक्षण ध्येयांसह शिक्षण सामग्रीमध्ये इंटिग्रेट केला जाऊ शकतो तुम्ही विद्यार्थ्यांना प्राथमिक कन्सेप्ट मॅप तयार करण्यास सांगून विषय सुरू करू शकता जो डियग्नोस्टिक मूल्यांकन करू शकतो तसेच विद्यार्थ्यांना सामग्रीवर विचार करण्यास प्रवृत्त करतो काही कंटेंट शिकवून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काय समजले आहे आणि त्यांचे गैरसमज काय आहेत हे समजण्यासाठी अर्धवट तयार केलेला कन्सेप्ट मॅप फॉर्मेटिव्ह मूल्यांकन म्हणून प्रदान केला जाऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांना सारांश मूल्यांकन म्हणून संपूर्ण विषयावर कन्सेप्ट मॅप तयार करण्यास विचारले जाऊ शकते यापूर्वी चर्चा केल्यानुसार ऑनलाइन संवाद करणारी तसेच सहयोगी अॅक्टिव्हिटी करणारी तंत्रज्ञान साधने जसे की गूगल क्लासरूम डिस्कशन फोरम फेसबुक पॅडलेट वगैरे आहेत तथापि लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावरील घटकांच्या प्रभावी समन्वयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे या कोर्समध्ये असेच एक धोरण अवलंबले जाते ज्यामध्ये चर्चेचे फोकस प्रश्नासह संचलन केले जाते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पियर्स सोबत ऑनलाइन चर्चेच्या वेळी संवाद साधण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या जातात विद्यार्थ्यांसाठी सहयोगी गट अॅक्टिव्हिटीज तयार करा आणि त्यांना एक वर्णनात्मक रुब्रिक प्रदान करुन पियर रिव्यू घेण्यास सांगा अशा विद्यार्थ्यांसाठी आपण थेट सत्रांचे आयोजन करू शकतो जेथे सर्व विद्यार्थी एकत्र येऊ शकतात किंवा एकाच वेळी एकमेकांच्या टिप्पण्या शंका पाहू शकतात आणि त्यांच्या पियर्स कडून शिकू शकतात त्याच वेळी प्रशिक्षकांनी देखील याचा पाठपुरावा घ्यावा आणि त्यांना आवश्यक शिक्षणाची संसाधने उपलब्ध करुन द्यावीत वर्गात ई शिक्षण वापरण्यासाठी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की व्हिज्युअलायझेशन प्रभावीपणे वापरल्यासच ते सुधारित शिक्षणाकडे नेईल केवळ व्हिज्युअलायझेशनचे प्रदर्शन पुरेसे नाही जर विद्यार्थी व्हिज्युअलायझेशनशी थेट संवाद साधत असतील जसे की गृहपाठ किंवा प्रयोगशाळेचे काम तर शिक्षकांनी हे चौकशी आधारित अॅक्टिव्हिटीमध्ये समाविष्ट केले पाहिजे तथापि जर शिक्षक वर्गात किंवा व्याख्यानात व्हिज्युअलायझेशन वापरत असेल तर ते अॅक्टिव शिक्षण रणनीती मध्ये समाविष्ट केले जावे अशाच एक अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनाच्या पायऱ्या येथे सूचीबद्ध केल्या आहेत ज्यात प्रशिक्षकाद्वारे व्हिज्युअलायझेशनचा एक भाग दर्शविणे व्हिज्युअलायझेशनला विराम देणे विद्यार्थ्यांना काही अॅक्टिव्हिटी करण्यास सांगणे आणि नंतर व्हिज्युअलायझेशन पुन्हा सुरू करून बाकीचा भाग पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांशी वस्तुस्थिती बद्दल चर्चा करणे समाविष्ट आहे या पायऱ्यांचे अनुसरण करू शकतील अशा तीन भिन्न धोरणांचा उल्लेख येथे केला आहे यामध्ये अंदाज वर्तविणे हि पहिली रणनीती आहे जेथे विद्यार्थ्यांना व्हिज्युअलायझेशनमध्ये घटनेच्या परिणामाचा अंदाज दर्शविला जातो ज्याचा अंदाज अॅक्टिव्हिटीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी आधीच वर्तविला होता दुसरे धोरण जे आउटपुटची गणना करते जेथे अॅक्टिव्हिटीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना व्हिज्युअलायझेशनमध्ये दर्शविलेल्या प्रक्रियेच्या आउटपुट किंवा पुढील पायऱ्यांची गणना करण्यास सांगितले जाते किंवा तिसरे धोरण जे डिव्हाइस स्पष्टीकरण आहे जेथे अॅक्टिव्हिटीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना व्हिज्युअलायझेशनद्वारे डिव्हाइस आणि एखादि प्रक्रिया किंवा घटनेबद्दल स्पष्टीकरण दर्शविले जाते आपण शैक्षणिक उद्देश आणि शिकण्याच्या निकालावर आधारित अशी एक रणनीती निवडली पाहिजे आता आयसीटीद्वारे शिकण्याकडे परत येत २०१२ मधील हाऊ लर्न आयसीटी कार्यसंघाने पाच परिमाण प्रस्तावित केले ज्यात आयसीटी अर्थपूर्ण शिक्षणाला कसे पाठिंबा देऊ शकते हे वैशिष्ट्यीकृत केले आहे अर्थपूर्ण शिक्षणाच्या या पाच परिमाणांमध्ये अॅक्टिव लर्निंगचा समावेश होते जिथे विद्यार्थी आयसीटी सामग्रीसह सक्रियपणे व्यस्त असतात ऑब्जेक्ट्स आणि माहितीसह काम करीत असतात आणि परिणाम पाहत असतात रचनात्मक शिक्षण शिकणारे स्वतचे ज्ञान हे स्वतचे प्रतिबिंबीत आणि बोलण्यातून तयार करतात सहकारी शिक्षण जिथे विद्यार्थी त्यांच्या पियर्ससह शिकतात अस्सल प्रामाणिक शिक्षण जिथे विद्यार्थी रीयल वर्ल्ड समस्येचे निराकरण करण्यात आणि गोल ओरियंटेड शिक्षणामध्ये गुंतलेले असतात जिथे विद्यार्थी त्यांची लक्ष्ये निर्धारित करतात आणि त्यांचे शिकण्याचे मार्ग तयार करतात आपल्या कोर्समध्ये आपण आयसीटीसह अर्थपूर्ण शिक्षणाच्या या पाच परिमाणांचे बरेच पैलू कव्हर केले आहेत आयसीटीसह अर्थपूर्ण शिक्षणाच्या या सिद्धांतावर आधारित तंत्रज्ञान इंटिग्रेशन मॅट्रिक्स नावाची एक चौकट तंत्रज्ञानाच इंटिग्रेशनचे पाच स्तर मोजण्यासाठी विकसित केली गेली आहे हा तंत्रज्ञान इंटिग्रेशन मॅट्रिक्स अर्थपूर्ण शिक्षण वातावरणातील पाच परस्परावलंबी वैशिष्ट्ये समाविष्ट करतो आणि हे एंट्री अॅडप्शन आणि परिवर्तन आहे अर्थपूर्ण शिक्षण वातावरणाची पाच वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान इंटिग्रेशनच्या पाच पातळ्या तंत्रज्ञानाच्या इंटिग्रेशनचे मूल्यांकन करण्यासाठी 25 सेल्सचा हा एक मॅट्रिक्स तयार होतो आयसीटी बरोबर अर्थपूर्ण शिक्षणाच्या सिद्धांतावर आधारित आणखी एक रुब्रिक आहे जे ई शिक्षण सामग्रीच्या डिझाइनमध्ये योगदान देते ई शिक्षण डिझाइनमध्ये तंत्रज्ञानाचे प्रभावी इंटिग्रेशन करण्यासाठी असे रुब्रिक्स डिझाइन स्कोफोल्ड्स म्हणून कार्य करू शकते ज्यामुळे अर्थपूर्ण शिक्षण मिळू शकते आम्हाला आशा आहे की तंत्रज्ञानाची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि उपयोग यावर आधारित तंत्रज्ञान कसे निवडावे आणि तंत्रज्ञानाची सामग्री शिक्षणशास्त्र आणि शिकणारे यांच्यातील परस्परसंवादाचा विचार करून तंत्रज्ञानाच्या प्रभावी इंटिग्रेशनवर लक्ष कसे केंद्रित करावे यावर आपण सुस्पष्ट समज प्राप्त केली आहे